आता मी व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स किंवा सोर्स फॉलोअरचे स्मॉल सिग्नल पिक्चर एकत्रित करतो जे आम्ही सर्किट पूर्ण करण्यासाठी योग्य बायसिंग व्यवस्थेसह सिंथेसाइझ केले आहे आता इन्क्रिमेंटल पिक्चर असे दिसते ट्रान्झिस्टरचा ड्रेन गेट आणि सोर्स हे अर्थातच vgs आहे आणि लोड तेथे जोडलेले आहे आता आम्हाला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर असलेल्या आमच्या अनुभवावरून हे माहित आहे की जेव्हा आम्ही ट्रान्झिस्टरसाठी बायसिंग सेट करतो तेव्हा तेथे काही अतिरिक्त घटक असू शकतात उदाहरणार्थ गेट बायस करण्यासाठी तेथे काही रेझिस्टर असू शकतात वगैरे वगैरे घडेल मग आपल्यास त्यांच्या मूल्यांवर मर्यादा घालावी लागेल जेणेकरून आपल्यास हवासा वाटेल असा निकाल मिळेल आता एमओएस ट्रान्झिस्टरला बायस करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे सर्वप्रथम तेथे चार वेगवेगळे मार्ग आहेत ड्रेन फीडबॅक बायस सोर्स फीडबॅक बायस आणि ड्रेनला सेन्स करणे सोर्सला फीडबॅक देणे आणि सोर्सला सेन्स करणे गेटला फीडबॅक देणे या चौघांपैकी शेवटचे दोन व ड्रेनला सेन्स करणे सोर्सला फीडबॅक देणे किंवा सोर्सला सेन्स करणे गेटला फीडबॅक देणे हि आणखी एक इन्व्हर्टींग एम्पलीफायर स्टेज आहे मी हे सर्किट ऑप अँपद्वारे स्पष्ट केले परंतु तेथे काही अतिरिक्त ऍम्प्लिफिकेशनची स्टेज आहे जेणेकरून आपल्याकडे ड्रेनपासून सोर्स किंवा सोर्सपासून गेटपर्यंतचे इनव्हर्टींग गेन असेल आता ते खूपच गुंतागुंतीचे आहे कारण आपण एकाच ट्रान्झिस्टर सर्किटकडे पहात आहोत आणि आपल्याला बायसिंगसाठी दुसरे ऑप अँप वापरायला नको आहे आम्ही या प्रकरणात अशा क्लिष्ट बायसिंग व्यवस्था न वापरण्यास प्राधान्य देतो उर्वरित दोन ड्रेन फीडबॅक आहेत जिथे आमच्याकडे ड्रेनशी जोडलेला एक करंट सोर्स आहे आणि फीडबॅकसाठी ड्रेन देखील गेटशी जोडलेले आहे आणि सोर्स फीडबॅक जिथे करंट सोर्स सोर्स टर्मिनलशी जोडलेला असतो आणि गेट निश्चित व्होल्टेजशी जोडलेले आहे तर मग या दोघां पैकी तुम्ही कसे निवडाल जे अधिक सोयीचे आहे ते निवडा पहिली गोष्ट या सर्किटमध्ये जी तुम्हाला लक्षात येईल ती म्हणजे आपल्या सर्किटमध्ये सोर्स टर्मिनल ग्राउंडशी जोडलेले नसते तर कॉमन सोर्स एम्पलीफायरमध्ये ते ग्राउंडशी जोडलेले होते म्हणून जर आपण हे पहिला सर्किट ड्रेन फीडबॅक सर्किट वापरले तर सोर्स ग्राउंडशी जोडलेला आहे किंवा तो एका निश्चित व्होल्टेजशी जोडला जाऊ शकतो परंतु इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये हे ग्राउंड होईल तर जर आपण हे वापरत असाल तर बायसिंगसाठी ते ग्राउंडशी जोडले जावे लागेल परंतु स्मॉल इन्क्रिमेंटल हेतूने ते ग्राउंडवरून उचलले जाणे आवश्यक आहे जे इंडक्टर वगैरेने करता येते परंतु हे पुन्हा अवजड आहे जरी हा दुसरा सर्किट सोर्स असला तरी तो ग्राउंडशी कनेक्ट केलेला नाही जो आपल्याला येथे हवा आहे इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये करंट सोर्स ओपन सर्किट बनतो आणि सोर्स तरंगत आहे कारण हे अगदी बरोबर आहे जे आपल्याला येथे हवे आहे तर सोर्स फॉलोअर किंवा कॉमन ड्रेन एम्पलीफायरसह वापरण्यासाठी हे सर्वात सोयीचे सर्किट आहे आणि आम्ही तेच वापरणार आहोत आता कॅपेसिटर आणि इंडक्टर्स यांचे योग्य संयोजन करून कोणत्याही इन्क्रिमेंटल पिक्चरला कोणत्याही बायसिंग सर्किटसह एकत्र करणे शक्य आहे परंतु त्यातील काही खूप अवजड बनतील कारण आमचे उद्दीष्ट कार्य करणारे सर्किट रिअलाईझच करणे नाही तर सर्वात चांगल्या कार्यक्षम मार्गने करणे देखील आहे आता याचा अर्थ असा नाही की येथे नेहमीच एक अनोखी निवड असते परंतु या प्रकरणात कमीतकमी दुसरा एक अधिक सोयीस्कर दिसतो आणि आपण तो वापरुया तर मी बायसिंग भाग पुन्हा काढतो असे समजू की हे करंट I0 ला बायस आहे तो ड्रेन येथे इन्क्रिमेंटल ग्राउंडशी जोडलेला आहे परंतु तो तेथे ग्राउंडशी जोडला जाऊ शकत नाही कारण नंतर आपल्याकडे सॅच्युरेशनमध्ये ट्रान्झिस्टर असू शकत नाही ड्रेन व्होल्टेज सोर्स व्होल्टेजच्या वर असणे आवश्यक आहे तर असे म्हणूया की हे काही निश्चित व्होल्टेजशी जोडलेले आहे आणि ते पुरवठा व्होल्टेज VDD आहे लक्षात ठेवा जेव्हा आम्ही कोणत्याही परिस्थितीत बायसिंग सर्किट घेऊन आलो तेव्हा आम्ही हे केले गेट निश्चित व्होल्टेजशी जोडला जाणे आवश्यक आहे आणि पूर्वीप्रमाणे आम्हाला गेट बायस करण्यासाठी आणखी एक डीसी सोर्स वापरायचा नाही तर आम्ही काय करतो आम्ही ड्रेन व्होल्टेज घेतो एक रेजिस्टिव्ह डिव्हिडर वापरुन योग्य प्रकारे विभाजित करतो आणि गेटला बायस करतो आणि ही उत्तम प्रकारे स्वीकार्य व्यवस्था आहे कारण गेट करंट ड्रॉ करत नाही म्हणून R1 आणि R2 ची मूल्ये अनियंत्रितपणे सेट केली जाऊ शकतात जर आपण या व्होल्टेजकडे पाहिले तर ते फक्त R2R1R2VDD असेल जरी आपण गेट कनेक्ट कराल की नाही कारण गेट कोणताही करंट ड्रॉ करत नाही तर आता आपल्याकडे ट्रान्झिस्टर आहे जो करंट Io ने बायस केला आणि तो सॅच्युरेशनमध्ये आहे वगैरे वगैरे आता आम्हाला त्याला काही तरी इनपुट सोर्स आणि लोड जोडणे आवश्यक आहे आता आम्ही हे बर्याच वेळा केले आहे हे अगदी सोपे आहे मला खात्री आहे की आपण डोळे बंद करुन हे करू शकता आमच्याकडे सिग्नल सोर्स vi आहे आता मी हे कसे कनेक्ट केले आहे मी आतापर्यंत सर्व सर्किट्ससाठी वापरत असलेल्या मर्यादा वापरेन किमान सिग्नल फ्रिक्वेन्सी शून्यपेक्षा जास्त आहे की आम्हाला डीसी सिग्नलमध्ये रस नाही याची काही कमी फ्रिक्वेन्सी आहे ती एक किलो हर्ट्ज असू शकते ती एक हर्ट्ज असू शकते ती एक मेगाहेर्ट्ज असू शकते ती कितीही असू शकते परंतु शून्य नाही अशा परिस्थितीत आम्ही एकत्र करण्यासाठी कॅपेसिटिव कपलिंग वापरू शकतो सोर्सकडून प्राप्त झालेल्या सिग्नलसह व्होल्टेज विभाजकांकडून मिळविलेले डीसी मूल्य तर मी हे करतो आणि हे पिक्चर आता आपल्यास अगदी परिचित आहे आणि मी लोड कसे कनेक्ट करू लोड सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान कनेक्ट करणे आवश्यक आहे म्हणून मी ते ए सी कपल करतो कारण सर्वप्रथम माझ्याजवळ रेसिस्टन्स नाही कारण हे नंतर येते त्याचे रिप्रेझेंटेशन आहे परंतु जरी तो फक्त रेसिस्टन्स असला तरीही आपण तेथे जोडला तर काय होते येथे काही व्होल्टेज असेल आणि त्याद्वारे काढलेला काही करंट असेल आणि एमओएस ट्रान्झिस्टरद्वारे करंट वाहणारा फक्त Io नसेल तो Io अधिक रेझिस्टरद्वारे वाहणारा करंट असेल तर बायस बदलेल म्हणून आम्हाला ते नको आहे तर लोड रेझिस्टन्स RL ला जोडण्याचा योग्य मार्ग म्हणजे कॅपेसिटर C2 द्वारे एसी कपलिंग करणे जेणेकरून त्यात सर्व काही आहे आता आपण ट्रान्झिस्टरला बायस केले आम्ही इनपुट कनेक्ट केले आहे आणि आऊटपुट देखील घेतले आहे तर हे सर्किट सोर्स फॉलोअर किंवा कॉमन ड्रेन एम्पलीफायर किंवा व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स ज्याचा गेन अंदाजे एक आहे यांची संपूर्ण आकृती आहे आता आपल्याला करंट Io जसे की gmRL 1 निवडणे आवश्यक आहे हे आऊटपुट येथे आहे हे एमओएस ट्रान्झिस्टरचा वापर करून प्राथमिक स्टेजपैकी एक म्हणून दर्शविणे कॉमन आहे आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आणि नंतर कॉमन ड्रेन ऍम्प्लिफायर इत्यादी दर्शवित आहात परंतु आम्ही फीडबॅक व्यवस्था म्हणून त्यास विचार करण्यास प्राधान्य देतो कारण या टप्प्यात vovi1 गेन मिळविण्यासाठी फीडबॅक आवश्यक आहे आता येथे महत्वाची गोष्ट ही आहे जी कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरपेक्षा अगदी वेगळी आहे ज्याचा गेन gmRL आहे आपण नेहमीच RL1gm सेट करू शकता आणि त्यास 1 च्या समान करू शकता परंतु काय होते जर RL चे मूल्य बदलले तर आम्ही भिन्न लोड रेसिस्टन्स निवडल्यास गेन बदलला जाईल त्याचप्रमाणे जर तापमान gm बदलले आणि गेन बदलला जाईल तथापि आमचे सोर्स फॉलोअर किंवा कॉमन ड्रेन एम्पलीफायरमध्ये vovigm1gmRL आणि आम्ही gmRL 1 निवडतो आता आपण स्पष्टपणे पाहू शकता की जर RL थोडा बदलेल जोपर्यंत आपण या अटींची पूर्तता करत आहात तोपर्यंत तो गेन एक होईल तो गेन 1 पर्यंत जाईल RL चे अचूक व्हॅल्युला काही फरक पडत नाही जर gmRL 1 हर मध्ये असेल तर gmRL च्या तुलनेत 1 नगण्य असेल आणि हा गेन 1 च्या जवळ असेल तपमानामुळे वगैरे वगैरे जर gm थोडासाहि बदलला तर पुन्हा काहीच घडत नाही कारण हे gmRL 1 आणि गेन 1 पर्यंत येईल तर कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमध्ये गुणात्मक फरक आहे ज्यामध्ये कोणताही फीडबॅक नाही आणि एक कॉमन ड्रेन एम्पलीफायर ज्याला फीडबॅक आहे फीडबॅकसह सर्किट कॉमन ड्रेन एम्पलीफायर लोड आणि सोर्सची कंडिशन तसेच ऑपरेटिंग पॉईंट आणि एमओएस ट्रान्झिस्टरच्या स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स पेक्षा कमी संवेदनशील आहे तर हा एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे येथे सोर्स फॉलोअरचे स्मॉल सिग्नल पिक्चर आणि जे आम्ही मूळत संश्लेषित केले आहे त्यास तसेच योग्य बायसिंग व्यवस्थेसह एकत्रित करण्याचा प्रयत्न करून आम्हाला मिळालेली संपूर्ण सर्किट आकृती खाली ठेवली आहे आता यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे हे सर्किट पूर्ण झाले नाही कारण पिक्चरमधून R1 आणि R2 गहाळ आहेत R1 ।। R2 येथे दिसणे आवश्यक आहे ते गेटकडून VDD कडे जातात जे स्मॉल सिग्नल ग्राउंडसारखेच आहे आणि ते गेटकडून ग्राउंडकडे जातात तर R1 ।। R2 गेट आणि ग्राउंड दरम्यान दिसते जेणेकरून सर्व तेथे आहे तर आता या सर्किटशी संबंधित संपूर्ण स्मॉल सिग्नल पिक्चर आहे की C1 आणि C2 इतके मोठे आहेत की ते शॉर्ट्स आहेत ते खूप मोठे आहेत अशी समज आहे तर आवश्यक फरक आणि कार्यक्षमता काय आहे आता एक वास्तविक गोष्ट आहे की वास्तविक इनपुट सोर्स vi आणि एमओएस ट्रान्झिस्टरच्या गेट टर्मिनलमध्ये व्होल्टेज विभागणी आहे आम्हाला सोर्स फॉलोअरचा इनपुट रेसिस्टन्स हवा होता जो येथे आहे आपण जिथे जिथे सोर्स बरोबर कनेक्ट कराल तेथे तेथे पहात असताना आम्हाला ते अमर्याद हवे होते आता आपल्याला माहित आहे की ते अनंत नाही हे काय आहे मी याचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करणार नाही हे R1 ।। R2 च्या बरोबरीचे आहे हे पाहणे फार सोपे आहे तर आता गेट व्होल्टेज vi समान नाही गेट व्होल्टेज viR1।।R2RSR1।।R2 असेल खरं तर आम्हाला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसमवेत अगदी त्याच प्रकारचे एक्सप्रेशन मिळाले होते जेव्हा आपण या प्रकारच्या बायसिंगचा वापर करतो सोर्स फीडबॅक बायसिंग परंतु ही परिस्थिती काळजी घेणे अगदी सोपे आहे आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की दोन्ही R1 R2 Rs असले पाहिजे आपण असे केल्यास ते प्रमाण एकच्या अगदी जवळ जाईल आणि गेट व्होल्टेज इनपुट व्होल्टेजच्या जवळपास समान असेल तर केवळ बाईसिंग व्यवस्थेमुळेच हे घडले आहे इतर सर्व काही अगदी यासारखे दिसते RL सोर्सशी कनेक्ट केलेले आहे आणि C2 पुरेसे मोठे असल्यास ते सोर्सशी कनेक्ट केले जाईल बरं आहे का तर हे सोर्स फॉलोअर किंवा कॉमन ड्रेन एम्पलीफायरचे सर्किट पूर्ण करते आणि हे एक अगदी उपयुक्त सर्किट आहे ते बर्याच ठिकाणी वापरले जाते उदाहरणार्थ मी ज्या मायक्रोफोनमध्ये बोलत आहे त्यापैकी बर्याच मायक्रोफोनचे स्वतः खूपच उच्च आउटपुट रेजिस्टन्स किंवा Rs ची खूप मोठी व्हॅलू असते आणि खालील सर्किट चालविण्यास सक्षम होणार नाही म्हणूनच मायक्रोफोननंतर लगेचच सोर्स फॉलोअर वापरणे खूप कॉमन आहे जेणेकरून माइक्रोफोनमधून बाहेर येण्यासारखेच आपल्याकडे येथे समान सिग्नल आहे परंतु आउटपुट रेजिस्टन्स बरेच लहान आहे तर हे बरेच वजनदार लोड वाहू शकते आणि परिणामी मायक्रोफोनवरून सिग्नल कमी करू शकत नाही तर हे एक अतिशय व्यापकपणे वापरले जाणारे सर्किट आहे आणि ते मूलभूत ऍम्प्लिफायर टोपोलॉजींपैकी एक आहे कॉमन सोर्स दुसरे एक आहे